या व्याख्यानात आम्ही तुम्हाला रिले वापरुन काही प्रयोग दाखवणार आहोत रिले म्हणजे काय हे आपण आधी पाहिले आहे रिले एक असे उपकरण आहे जे जास्त पॉवर लागणाऱ्या सर्किटला मायक्रोकंट्रोलरच्या नियंत्रणाद्वारे कमी वोलटेज वापरून चालू करू शकते आज आपण मायक्रोकंट्रोलर बोर्ड सोबत रिले इंटरफेसिन्ग कसे करतात ते बघणार आहोत आणि सोबतच आम्ही तुम्हाला काही प्रयोग देखील करून दाखवणार आहोत आपल्या प्रात्यक्षिक मध्ये SRD 05DC SL C रिले वापरणार आहोत आपण पाहू शकता की हे आम्ही वापरत असलेल्या रिले बोर्डचे चित्र आहे लक्षात घ्या जरी या प्रयोगात वापरलेल्या रिले मध्ये एकच रिले डिव्हाइस आहे तरी अशे बोर्ड उपलब्ध आहेत जिथे एकाच बोर्ड मध्ये अश्या प्रकारचे 2 किंवा 4 रिले डिव्हाइस इंटिग्रेटेड आहेत जर तुमच्याकडे असे काही अँप्लिकेशन्स असतील जिथे तुम्हाला एकाच मायक्रोकंट्रोलर द्वारे एकापेक्षा जास्त विद्युत उपकरणे कंट्रोल करायची असतील तिथे तुम्ही ते बोर्ड वापरू शकता येथे आम्ही एकच उपकरण नियंत्रित करीत आहोत म्हणून मी सिंगल रिले मॉड्यूल वापरत आहे आता हा रिले पहा ह्याच्या एका बाजूला हा सिग्नल पहा आपण हा सिग्नल मायक्रोकंट्रोलरला जोडला आहे हे GND आहे हा 5 वोल्ट आहे जो ह्या डिव्हाइस ला ऊर्जा देईल आणि ही थर्ड पिन आहे एक डिजिटल सिग्नल जो वापरून तुम्ही हा रिले चालू किंवा बंद करू शकता हे सिग्नल 0 ते 5 व्होल्ट श्रेणीत कार्य करू शकते 0 म्हणजे रिले बंद असेल जर आपण 5 व्होल्ट लावले तर रिले चालू होईल आणि आउटपुटला एक जास्त पॉवर असलेला डिव्हाइस कनेक्ट केला पाहिजे हे 10 अँपिअर आणि 250 व्होल्ट AC वीजपुरवठा असू शकते आपण आउटपुटला चालू करू शकता लक्षात घेण्याचा मुद्दा हा आहे की हे डिव्हाइस एक सॉलिड स्टेट रिले नाही तर ते इलेक्ट्रोमेकॅनिकल रिले आहे म्हणून जेव्हा आपण करंट लावता तेव्हा आत एक विद्युत चुंबक असतो जो चुंबकीय बनतो तेथे एक धातूचा स्विच आहे जो आकर्षित होतो आणि स्प्रिंग लोडिंग वापरुन विद्युत् प्रवाह नसल्यास ते बंद होते जेव्हा आपण रिले चालू आणि बंद करतो तेव्हा आपल्याला टक टक टक टक यासारखे ध्वनी देखील ऐकू शकता स्विच अश्या प्रमाणे कनेक्ट आणि डिस्कनेक्ट होईल आउटपुटच्या दिशेने आपल्याला दिसले की 3 कनेक्टर आहेत नॉर्मली क्लोज्ड NC एक कॉमन COM जो ग्राउंडला जोडलेला असतो आणि नॉर्मली ओपन NO म्हणून आपण कोणतेही डिव्हाइस कनेक्ट करता तेव्हा आपण त्यांना एकतर COM आणि NO किंवा COM आणि NC दरम्यान कनेक्ट करता फरक असा आहे की जर आपण NO वापरत असू तर रिले चालू नसल्यास म्हणजे सिग्नल 0 असल्यासहे सर्किट देखील ओपन असेल आणि इथे कोणतेही विद्युत प्रवाह वाहणार नाही पण जेव्हा आपण 5 व्होल्टचे सिग्नल लावू तेव्हा हे सर्किट चालू होईल NC पिन साठी हे उलट आहे जेव्हा आपण सिग्नलवर 0 व्होल्ट लावतो याचा अर्थ रिले बंद आहे परंतु आउटपुटला सर्किट चालू असेल परंतु आपण रिले चालू करता तेव्हा सर्किट बंद होईल याचा अर्थ फक्त उलट कॉन्व्हेंशन सचित्र ते चित्रात दर्शविले आहे ही रिलेची सामान्य स्थिती आहे जिथे हे इनपुट सिग्नल 0 व्होल्टवर आहे NC कनेक्शन साठी ते नॉर्मल स्टेट साठी इंटर्नॅल्ली कनेक्टेड आहे परंतु NO साठी ते ओपन आहे परंतु जेव्हा रिले ट्रिगर केली जाते म्हणजे याचा अर्थ हे सिग्नल इनपुट 5 व्होल्टवर असते तेव्हा आपण उलट होताना पाहता NC कनेक्शन फ्लोटिंग होते आणि NO कनेक्शन COM सोबत जोडले जाते तर आम्ही एकतर NO आणि COM किंवा NC आणि COM दरम्यान कनेक्ट करत आहोत हे रिले मायक्रोक्रंट्रोलरला कसे जोडणार या कनेक्शन डायग्राम बद्दल झाले निदर्शनासाठी आम्ही STM 32 बोर्ड वापरणार आहोत मध्यभागी मी रिलेचा ब्लॉक डायग्राम दाखवला आहे जेव्हा आपण ते एसटीएम बोर्डाशी कनेक्ट करता तेव्हा आपल्याला ग्राउंड कनेक्शन आवश्यक असते आपल्याला 5 V आवश्यक असते आणि आपल्याला सिग्नल आवश्यक असतो या प्रयोगात मी सिग्नल फीड करण्यासाठी डेटा लाइन D3 वापरणार आहे आणि निदर्शनासाठी आउटपुटला आम्ही एक लहान एलईडी बल्ब वापरणार आहोत जो रिलेच्या नियंत्रणाखाली चालू आणि बंद होईल आम्ही NO वापरत आहोत म्हणजे जेव्हा रिले चालू नसते तेव्हा बल्ब चमकणार नाही हा एक सर्किट आहे ज्या द्वारे करंट वाहेल आपणास दिसते आहे ही एक इलेक्ट्रिक पॉवर कॉर्ड आहे जी मेन्स सोबत जोडली जाईल हा बल्ब आहे आणि हा एक्सटेर्नल स्विच आहे आपल्याला या प्रयोगात स्विचची आवश्यकता नाही हा स्विच नेहमी चालू असतो जेव्हा रिले चालू होईल इथे करंट फ्लो होईल आणि बल्ब चमकेल आणि जेव्हा रिले बंद असेल तर इथे कोणताही करंट नसेल आणि बल्ब बंद होईल तर ही कनेक्शनची आकृती आहे जी आपण वापरणार आहोत आता पहिल्या प्रयोगाकडे येऊ आम्ही काही विलंबा सह रिले चालू आणि बंद करू इथे आपण इलेक्ट्रिक बल्ब इंटरफेस करू सर्किट इंटरफेस कसे करायचे हे आधीच पाहिले आहे आणि ते चालू आणि बंद करू सर्किट डायग्राममध्ये आपण आधीच पाहिले आहे की रिले STM बोर्डच्या आउटपुट लाइन D3 सोबत जोडलेला आहे आणि प्रोग्राम अशा प्रकारे लिहिला आहे की रिले 2 सेकंदासाठी चालू होईल आणि 5 सेकंद बंद होईल आणि ह्या प्रक्रियेची अनिश्चित काळासाठी पुनरावृत्ती होईल प्रात्यक्षिक दाखवण्यापूर्वी आपण हा mbed C चा कोड बघू जो हे काम करणार आहे हा कोड बर्यापैकी सोपा आणि सरळ आहे कोड मध्ये mbed h हेडर टाकले आहे आणि D3 डिजिटल आउट पिन म्हणून घेतले आहे येथे आपण त्या आउटपुट पिनचा एक साधा डिजिटल आउटपुट मोड वापरत आहोत आणि या पिनला "रिले" म्हणत आहोत तुम्ही कोणतेही नाव देऊ शकता हे मेन फंकशन आहे जे काँटिनूऊस while लूपमध्ये चालू राहील जेव्हा ते रिले ला 1 आउटपुट करते तेव्हा सर्किट चालू होईल आणि बल्ब 2 सेकंदासाठी चमकेल रिले 0 म्हणजे पुन्हा सर्किट बंद होईल आणि 5 सेकंद प्रतीक्षा करेल तर आपण बल्ब चालू करू 2 सेकंद प्रतीक्षा करू बल्ब बंद करू 5 सेकंद थांबू हे रीपीटेड while लूपमध्ये चालू राहील आता आपण प्रात्यक्षिक पाहू मी दाखवत असलेल्या या सर्किटवर नजर टाका आपण पाहू शकता हा आपला STM मायक्रोकंट्रोलर बोर्ड आहे आणि मी दर्शविलेल्या बल्बसाठी हे सर्किट आहे इथे एक इलेक्ट्रिक पॉवर इनलेट आहे जो एका AC 220 व्होल्ट इलेक्ट्रिक पॉवर सोर्सशी जोडलेला आहे एक स्विच आहे जो मी कायमस्वरुपी ऑन ठेवत आहे आणि हा एक लहान एलईडी बल्ब आहे आणि हे रिले मॉड्यूल आहे एका बाजूला आपण हे रिले मॉड्यूल NO आणि COM कनेक्शनशी जोडलेले आहे आणि दुसर्या बाजूला 3 पिन आहेत ह्या पिन सिग्नल Vcc आणि GND आहेत ह्या 3 पिन कनेक्ट कराव्या लागतील या ब्रेड बोर्डवर मी पूर्वीपासून च कनेक्शन बनवलेले आहे उजव्या बाजूला मी फक्त हा रिले प्लगईन करेन तर मी या ब्रेडबोर्डमध्ये हा रिले प्लगइन केला आहे मला एक सॉलिड कनेक्शन बनवू दया एक सैल कनेक्शन आहे मला फक्त ते ठीक करायचे आहे आता मी हा प्रोग्राम compile करतो तुम्ही तो डिफॉल्ट सेव्ह करा हे डाउनलोड फोल्डर मध्ये जतन होईल आणि आपण त्यास F401 ड्राइव्हवर कॉपी आणि पेस्ट करा प्रोग्राम डाउनलोड केला गेला आहे आता मी पॉवर चालू करतो आपण काय होते ते पहा बल्ब 2 सेकंदांकरिता चालू होईल आणि 5 सेकंदांसाठी बंद होईल तो पुन्हा 2 सेकंदांसाठी चालू होईल आणि 5 सेकंद बंद होईल 2 सेकंदासाठी पुन्हा चालू होईल 5 सेकंदांसाठी बंद होईल आपण पाहू शकता की या प्रकरणात रिलेचे इंटरफेसिंग अगदी सोपे आहे आपण पुढच्या प्रयोगावर जाऊ आपल्याला लक्षात आल असेल की जेव्हा बल्ब चालू आणि बंद होतो त्यावेळी एक आवाज ऐकू येतो जो रिले स्विच चालू व बंद होत असल्याचे सूचित करतो पुढील प्रयोगात आपण हे अधिक स्पष्टपणे ऐकू शकू कारण चालू आणि बंद बरेच वेगाने केले जाईल दुसर्या प्रयोगाचे इंटरफेस अगदी पाहीलेच्या प्रयोग सारखे आहे आपण पुन्हा त्याच सर्किटचा वापर करून रिलेद्वारे बल्ब कनेक्ट करीत आहोत येथे पण रिले पोर्ट D3 शीसोबत जोडत आहोत परंतु मागील प्रयोगात आपण डिजिटल कंट्रोल वापरत होतो एकतर 0 किंवा 1 परंतु या प्रयोगामध्ये D3 वर सतत पल्स ट्रेन पाठवण्यासाठी PWM कंट्रोल वापरला आहे तर रिले ठराविक काळासाठी चालू केला जाईल आणि ठराविक काळासाठी बंद केला जाईल आणि हे वारंवार होईल आणि ड्युटी सायकल नियंत्रित करून बल्बची चमक बदलेल कारण आपल्याला माहित आहे की एखाद्या PWM साठी व्होल्टेज आउटपुटचे सरासरी मूल्य ड्युटी सायकला प्रोपोरशनल असते म्हणूनच ड्युटी सायकल मध्ये बदल केला की रिलेवर लागू होणारे व्होल्टेजचे सरासरी मूल्य आणि म्हणून बल्ब ड्युटी सायकलच्या प्रोपोरशन मध्ये बदलते या प्रोग्रॅममध्ये केवळ प्रात्यक्षिके साठी आम्ही mbed h समाविष्ट केले आहे आता हा D3 आपण PwmOut म्हणून घोषित केला आहे आणि "बल्ब" हे नाव दिले आहे आता मेन फंक्शनमध्ये काय आहे ते पाहू तुम्हाला माहित आहे या PwmOut साठी आपण कालावधी निश्चित करण्यासाठी ड्युटी सायकल सेट करण्यासाठी आणि इतर काही गोष्टी सेट करण्यासाठी functions वापरू शकतो प्रथम आपण कालावधी 0 02 सेकंद म्हणून सेट करू म्हणजे 20 मिलिसेकंद याचा अर्थ 50 हर्ट्ज तर प्रत्येक सेकंदात रिले 50 वेळा चालू आणि बंद होईल मी ते 50 ठेवले आहे लक्षात घेण्याचा मुद्दा हा आहे की आपण यांत्रिक रिले वापरत असल्यामुळे आपल्याकडे ही वारंवारता जास्त वेगवान असू शकत नाही कारण रिलेला चालू आणि बंद करण्यास वेळ मिळणार नाही प्रोग्राम while लूप मध्ये चालू राहतो आपण वारंवार काही विशिष्ट गोष्टी करत आहोत write एक फंक्शन आहे जेथे आपण ड्युटी सायकल सेट करू शकता प्रथम आम्ही ड्युटी सायकल 1 वर सेट करीत आहोत याचा अर्थ ते सतत 1 आहे ते कधीही 0 जात नाही ही जास्तीत जास्त ब्राइटनेस आहे आणि 3 सेकंद प्रतीक्षा करायची आहे मग आम्ही ड्युटी सायकल 80 ठेवतो तर थोडेसे कमी नंतर पुन्हा 3 सेकंद प्रतीक्षा आणि हे पुन्हा होते नंतर आम्ही ड्युटी सायकल 0 6 वर सेट करीत आहोत पुन्हा 3 सेकंद प्रतीक्षा करतो नंतर 0 4 वर 3 सेकंदची प्रतीक्षा 0 2 वर 3 सेकंदची प्रतीक्षा आणि शेवटी आम्ही पूर्णपणे बंद करतो तर आपण पाहू की बल्बची चमक एका लूपमध्ये सतत प्रोग्रेससिव्हली बदलत आहे आपण आता प्रात्यक्षिक पाहू हा आमचा दुसरा प्रयोग आहे हा प्रोग्रॅम पुन्हा एकदा compile करूया हा तोच प्रोग्रॅम आहे जो मी येथे दाखविला आहे आम्ही ते सेव्ह करतो कॉपी करतो पेस्ट करतो आणि आता नवीन प्रोग्राम डाऊनलोड होत आहे आता काय होते ते पहा प्रत्येक सेकंदात रिले 50 वेळा चालू आणि बंद होत आहे आपण आवाज अगदी स्पष्टपणे ऐकू शकता आणि आपण पाहू शकता की बल्बमध्ये 3 सेकंदांच्या अंतराने चमक बदलली आहे हा सगळ्यात जास्त ब्राइटनेस आहे नंतर हे 0 8 येते नंतर हे 0 6 येते नंतर हे 0 4 येते 0 2 वर खूप मंद आहे आणि नंतर पूर्णपणे बंद झाले आहे आणि हे चक्र रिपीट होईल हा प्रयोग आपल्याला दर्शवितो की PWM कंट्रोलड फॅशन मध्ये आपण विशिष्ट ड्युटी सायकल आणि काळासाठी बल्ब किंवा कोणतेही सर्किट कसे चालू आणि बंद करू शकतो तर आपण आपली चर्चा चालू ठेवूया आता आम्ही तुम्हाला शेवटचा कोड दाखविणार आहोत ह्याच्यात पण हाच रिले सर्किट आहे परंतु आम्ही येथे आणखी एक भर घातली आहे आम्ही LDR कनेक्ट केला आहे आमचे सर्किट असे आहे रिलेद्वारे विद्युत बल्ब चे कनेक्शन आधीपासून आहे रिले अद्याप पिन D3 सोबत जोडलेले आहे आणि येथे एक एलडीआर लाइट सेन्सिंग युनिट आहे जो आपण एनालॉग इनपुट पिन A1 सोबत कनेक्ट करीत आहोत रिले सर्किट तेच आहे आणि आम्ही वापरत असलेला हा अतिरिक्त सर्किट आहे येथे एक एलडीआर आहे आणि संभाव्य विभाजक म्हणून कनेक्ट केलेला रेसिस्टन्स आहे हे आउटपुट व्होल्टेज आम्ही STM 32 बोर्डच्या एनालॉग इनपुट पिन A1 सोबत कनेक्ट केले आहे आता आपण कोड पाहू मागील प्रोग्रॅम प्रमाणेच मेन प्रोग्रॅममध्ये आम्ही 20 मिलिसेकंदांवर कालावधी सेट करत आहोत आता while लूपमध्ये आपण एलडीआरकडून लाइट ची व्हॅल्यू वाचत आहोत वाचलेले मूल्य हे 0 आणि 1 मधील अपूर्णांक आहे म्हणूनच त्यास पूर्णांक संख्येत रूपांतरित करण्यासाठी त्यास 5000 ने गुणु आता हे आपल्याला कमप्यार करता येईल आणि आता हे आपण "वॅल्यू" नावाच्या व्हेरिएबलमध्ये संचयित करू प्रयोगाच्या माध्यमातून आपल्याला 4000 योग्य थ्रेशहोल्ड मूल्य असल्याचे आढळले तर 4000 पेक्षा जास्त म्हणजे आपल्याकडे वातावरणात पुरेसा प्रकाश आहे आणि आपल्याला प्रकाश बंद करावा लागेल आपण घराचा विचार करा जेव्हा पुरेसा प्रकाश आटो तेव्हा लाईट ऑन करण्याची गरज नसते तर आपण ड्युटी सायकल 0 0 वर सेट केले म्हणजेच लाईट बंद केला आहे परंतु जेव्हा ते 4000 पेक्षा कमी होते तेव्हा याचा अर्थ असा आहे की अंधार आहे आता आपल्याला लाईट चालू करावा लागेल तर ड्युटी सायकल 1 0 वर सेट केले ज्याचा अर्थ सर्वाधिक ब्राइटनेस आहे आणि ही प्रक्रिया पुन्हा होते चला यासाठी आपण प्रात्यक्षिक बघू स्लाइडवर दाखवलेला तोच कोड आहे मी प्रथम हा कोड compile करेन सेव्ह करेन नंतर कॉपी करेन आणि न्यूक्लियो बोर्डवर पेस्ट करेन आता काय होते ते पाहूया येथे रिले सर्किट व्यतिरिक्त आता आपण येथे एक एलडीआर देखील कनेक्ट केलेला पाहू शकता हा एलडीआर आहे आणि हा एक रेझिस्टन्स आहे तर एका जंक्शनमध्ये एलडीआर आणि रेझिस्टन्स एकत्र जोडलेले आहेत एलडीआरचे एक टोक 5 व्होल्टला जोडलेले आहे आणि रेझिस्टन्सचे दुसरे टोक ग्राऊंडला जोडलेले आहे आणि एलडीआरच्या मधून हे हिरवे वायर एनालॉग इनपुट पिन A1 ला जोडले जात आहे आता पुरेसा प्रकाश आहे म्हणून बल्ब चालू केलेला नाही आता मी LDR दाबल्यास बल्ब चालू होताना दिसेल म्हणजे अंधार आहे मी पुन्हा माझा हात दूर करतो बल्ब पुन्हा बंद होतो मी एलडीआर दाबतो म्हणजे अंधार बल्ब चालू होईल हा एक अगदी साधा प्रयोग आहे जो आपल्याला दर्शवितो की प्रोग्रामिंग द्वारे एलडीआर वापरून कोणतेही विद्युत उपकरण कसे चालू किंवा बंद केले जाऊ शकते हा प्रयोग आपण अगदी सहजपणे एखाद्या होम ऑटोमेशन सिस्टमशी कोरीलेट करू शकता जेथे आपल्याला बल्बसारखे काही विद्युत गॅझेट बंद करायचे आहे वातावरणाच्या प्रकाशाच्या व्हॅल्यू वर अवलंबून असणारे बल्ब एक व्यावहारिक उदाहरण आहे येथे मी प्रकाशाचे उदाहरण दिले आहे तापमानासारख्या इतरही काही गोष्टी असू शकतात जर तापमान खूप जास्त झाले तर आपण वातानुकूलन मशीन चालू करू शकता जर तापमान खूपच कमी असेल तर आपण हीटर चालू करू शकता या प्रयोगांच्या संचामध्ये मी आपल्याला दाखवले की आपण काही विद्युत उपकरणे चालू किंवा बंद करण्यासाठी मायक्रोकंट्रोलरद्वारे नियंत्रित रिले कसे वापरू शकतो ही संकल्पना आपण कोणत्याही प्रकारच्या डिव्हाइससाठी वापरू शकता आवश्यक नाही बल्बच मी सांगितल्या प्रमाणे आपण AC मशीन किंवा हीटर चालू आणि बंद करू शकता आपण रेफ्रिजरेटर चालू आणि बंद करू शकता कोणत्याही गॅझेटचे स्विच चालू करू शकता मी येथे दर्शविल्याप्रमाणे केवळ एक डिव्हाइस नाही तर असे अनेक डिव्हाइस वापरू शकतात आपण पुढे आणखी प्रयोग पाहू जेथे आपणास काही प्रकारचे होम ऑटोमेशन सिस्टम दिसेल जिथे काही अधिक अत्याधुनिक नियंत्रण आणि संप्रेषण यंत्रणा दर्शवली जाईल आपण आजचे व्याख्यान इथे थांबवू धन्यवाद